विद्यार्थ्यांनो तिसऱ्या आठवड्याच्या या प्रथम विभागांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे या विभागांमध्ये संवाद साधताना आपण आपल्या डोळे आणि तोंड याद्वारे सुद्धा अभिव्यक्त होत असतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्या चेहऱ्याद्वारे त्याचे वेगवेगळे आकार करून आपल्या हातच्या द्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत आनंदा पासून दुःख पर्यंत तर भीती पासून तर तिरस्कार पर्यन्त सगळे संवाद आपण चेहऱ्याच्या आणि हास्याच्या द्वारे प्रगट करू शकतो विद्यार्थ्यांनो चेहऱ्या द्वारे वेगवेगळे संवाद साधण्याचे आपल्याला कधीच औपचारिक प्रशिक्षण दिले जात नाही तर आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणामुळे किंवा उत्क्रांतीच्या प्रक्रियेमुळे अभिव्यक्त होणे आपल्याला जन्मजात येते समोरा समोर असल्यावर चेहऱ्याच्या सहाय्याने आपण बरेच संवाद साधत असतो आपला चेहरा हा संवाद साधण्याचा एक प्रमुख स्त्रोत आहे विशेषतः पारंपारिक व्यवसायांमध्ये आणि आपल्या व्यावसायिक कार्यामध्ये आपण बऱ्याच वेळा दुसऱ्या लोकांचे चेहऱ्यावरचे हावभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो खरं सांगायचं तर चेहऱ्यावरील हावभाव शाब्दिक संभाषणपेक्षा जास्त प्रभावीपणे अर्थ मांडू शकतात आपल्या चेहऱ्यावरील डोळे आणि तोंड हे सर्वात प्रभावशाली संवा दाचे स्त्रोत आहेत आपण डोळ्याद्वारे सुद्धा संवाद साधू शकतो डोळ्याद्वारे आपण विविध पातळीवर आपल्या भावना आणि विचार व्यक्त करू शकतो आणि यातूनच आपले सांस्कृतिक विविधता सुद्धा दिसून येते आज आपण चेहर्या द्वारे आणि मित हस्या द्वारे संवाद कसा साधायचा ते बघूया आपल्या भावना व्यक्त करताना तोंड प्रमुख भूमिका व्यक्त करते आपले दात आणि जीभ आपल्या चेहऱ्याला वेगवेगळे आकार घेण्यासाठी मदत करतात आपल्या लक्षात येईल की आपण तोंडाद्वारे दैनंदिन गोष्टी करतो उदाहरणार्थ कुणाशी खरं बोलताना खाता खाता बोलताना आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाविषयी आपल्या पार्श्वभूमी विषयी बरच काही सांगून जातो किंवा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच क्षणी तो कसा हसतोय किंवा पाहतोय की नाही हेसुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो अर्थातच आपलं स्मितहास्य आपल्या खळखळून हसणं हेसुद्धा भावना व्यक्त करताना किंवा व्यक्तिमत्व व्यक्त करताना अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या चेहऱ्याचा आकार सामान्यपणे आपल्या हा व भावाचे मूल्यांकन करीत असतो आणि त्यानंतर आपल्या बोटांची हालचाल आणि हातांचे हावभाव तसेच त्यांचा आपल्या चेहऱ्याला स्पर्ष हे मूलतः संवाद स्पष्ट करतात खरंतर आपल्या हाताच्या आणि बोटांच्या हालचाली व्यतिरिक्त सुद्धा आपला चेहरा अथवा तोंड बरच काही सांगून जातो कुठलाही संवाद साधताना आपला चेहरा जे वेगवेगळे आकार घेतो तेच मूळ संकेत असतात मग ते समोरासमोर असो किंवा कुणाच्या माघारी असोत आपल्या समोरासमोरील संवादांमध्ये तर आपण पण वेगवेगळे संकेत देऊन आपल्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो दसरी स्लाईड बघा कुठलाही निर्णय घेताना किंवा इतरांसमोर व्यक्त करताना आपण आपल्या तोंडाचे विविध आकार आणि हावभाव याद्वारे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतो जर आम्हाला कोणी दुसऱ्याला समजण्यासाठी किंवा त्याच्याशी वाटाघाटी करण्यासाठी एक संधी दिली तर आपण पूर्ण ताकदीनिशी त्या व्यक्तीला आपले म्हणणे खात्रीपूर्वक समजून सांगू शकतो पहिली अभिव्यक्ती ही नेहमी संवादात मदत करते ते आपले ओठ ज्याला ओठांद्वारे अभिव्यक्त होणे म्हणतात उदाहरणार्थ राग किंवा असहमती दाखवायची असेल तर आपण ओठ दाबतो कधी कधी तर नापसंती कळविण्यासाठी सुद्धा आपण ओठांचा दाबून उपयोग करतो ओठ हा एक मूल्यांकन करणारा हावभाव आहे कधीकधी हातांच्या आणि बोटांच्या हाव भावासोबत नकळतपणे ओठांचे हावभाव सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष व्यक्त होण्यापासून सावध करतात उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीचे दाबलेले ओठ बघून ही व्यक्ती मोकळ्या स्वभावाची नाही अशी जाणीव आपल्याला होते ओठांच्या चंबु द्वारे समोरची व्यक्ती आपली नाराजी व्यक्त करीत असते तुम्ही बघितलं असेल की आपल्या युवा मित्रांना तेव्हा आपला अपमान झाल्यासारखा वाटतो किंवा एकाकीपणा जाणवतो अथवा आपल्याला काय हवय हे त्यांना कळत नाही तेव्हा ते ओठांचा चंबु सारखा आकार करतात वयस्क लोकांमध्ये सुद्धा जेव्हा कधी त्यांना स्वकर्तृत्वाविषयी संशय येतो तेव्हा नकळत ते ओठांचा असा आकार करतात विद्यार्थ्यांनो लैंगिक वर्तन विषयी वेगवेगळ्या समाजाच्या अथवा संस्कृतीचा वेगवेगळ्या धारणा आहेत बऱ्याच संस्कृतीमध्ये ओठांचे वेगवेगळे आकार करणे किंवा ओठांचा चंबू बनवणे तरुण मुलींसाठी योग्य तर तरुण मुलांसाठी अयोग्य मांडल्या गेला आहे पुढची स्लाईड बघा ओठांना दाबणे किंवा त्याचा चंबू सारखा आकार करणे विशेषतः जेव्हा वरचे ओठ खालच्या ओठांवर दाबले असते तेव्हा घरी तुम्ही त्याला चावत नसला तरी कुठल्या आणि कुठल्या कृत्या मध्ये तुम्ही दोषी आहात आणि पकडले गेले आहात असे दर्शविते आणि ह्याच विपरित जेव्हा खालचे ओठ वरच्या ओठाच्या बाहेर काढलेले असते तेव्हा अनिश्चिततेची किंवा संदिग्ध तेचे भावना व्यक्त होते जी तुम्ही शब्दांद्वारे व्यक्त करण्यास तयार नसतात आणि जेव्हा खालच्या ओठांनी वरच्या ओठाला दबलेले असते तेव्हा एक अपरिपक्वतेचे भावना स्पष्ट होते अर्थातच दाबलेले ओठ किंवा चंबु सारखा ओठांचा आकार नेहमी अनिश्चिते तिची अथवा अजाणता तुम्ही दोषी असण्याची जाणीव करून देतो ओठ सपाट दाबणे जसे की या चित्रात दाखवले आहे यावरून प्रामुख्याने बोलण्याची तीव्र इच्छा दर्शविते अर्थातच तोंडाचा वैशिष्ट्य आकार त्या व्यक्तीला बोलण्याची इच्छा आहे किंवा नाही किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय सुरू आहे हे दर्शविते बरेच वेळा तर नापसंती भीती दुःख निराशा आणि तिरस्कार सुद्धा तोंडाचा आकारांनी स्पष्ट होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपलं मत स्पष्ट करण्याची भीती वाटत असते किंवा इतरांच्या दबावाखाली ती मत व्यक्त करू शकत नाही किंवा तिला शब्द सुचत नाही अशावेळी ती ओठांचा आकार करते बऱ्याच वेळा संवादामध्ये असहमती किंवा नारची दर्शवताना आपण पण अशाप्रकारे ओठांचा आकार करतो याद्वारे समोरच्या व्यक्तीची मानसिक अस्थिरता सुद्धा लक्षात येते ओठ चावणे याद्वारे आपल्या मनातील भीती किंवा चिंतेची भावना अथवा आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये निर्णयक्षमतेचा अभाव दर्शविते कधी कधी तर दिलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही समाधानी नाहीत हेसुद्धा याद्वारे दर्शविण्यात येते ओठांना मध्यभागी किंवा किनाऱ्यावर चावणे चिंतेचे लक्षण आहे असे लक्षात आले आहे कि या कृतीमध्ये खालचा ओठ नेहमी चावल्या जाते कधी कधी ही एखाद्या व्यक्तीची सवय सुद्धा होऊन जाते आणि याद्वारे ही विशिष्ट हावभाव ही व्यक्ती केव्हा दाखवते हे आपण भाकीत सुद्धा करू शकतो आणि हे नेहमी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे वारंवार होते कधी कधी तर ही कृती त्या व्यक्तीसाठी स्वतःला सांत्वना देण्यासही उपयोगी पडतील याद्वारे आत मध्ये दबलेल्या चिंतेला काही क्षणासाठी व्यक्त करण्याचे या व्यक्तीला संधी मिळते आणि त्यानंतरच संभाषण किंवा विचार शक्ती अधिक आत्मविश्वासाने ही व्यक्ती स्पष्ट करू शकते बऱ्याचदा ओठ चावणारी किंवा खाणारी व्यक्ती साळसूदपणे पूर्णतः किंवा अंशतः खोटं सुद्धा बोलत असते कुठल्याही परिस्थितीत आपल्या लक्षात येईल की ही विशिष्ट क्रिया मोकळेपणा कधीच दर्शवत नाही अशी व्यक्ती स्वतःला दुसऱ्यापासून अलिप्त ठेवण्यासाठी अशा प्रकारचे किंवा दुसरे सूक्ष्म हावभाव किंवा शब्द वापरत असते यानंतरची ओठांची अवस्था म्हणजे ओठ चघळणे किंवा शोषित करणे सामान्यतः आहे क्रिया एखादी व्यक्ती खोल विचारात आहे आणि ते विचार कलात्मक किंवा सर्जनशील नसून गंभीर आहेत हे दर्शवते म्हणून अशा प्रकारचे वर्तनातून व्यक्तीच्या स्थितीचे आकलन होते जेव्हा आपण एखाद्या मजकुराचा मूल्यमापन करीत असतो आणि त्याच वेळेला ते आपल्यासाठी आणि इतरांसाठी अतिशय महत्वाचे आहे हे आपल्याला माहीत असते तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या बोलल्या सोबतच त्याच्या हावभाव असेसुद्धा मूल्यमापन करतो कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या अशा सवयीमुळे एखादा महत्त्वाचा संदेश नकारार्थी समजल्या जातो काही विशिष्ट प्रकारच्या लोकांमध्ये तर ती एक सवय बनून जाते जी विशिष्ट प्रकारच्या क्रियेवर त्या व्यक्तीचं मानसिक उत्तर असते अशा प्रकारचा मानसिक अस्थिर पणा आणि सवय हे दर्शविते कि ही व्यक्ती गंभीर मानसिक संकटामध्ये आहे ज्याचे पुढे तपासणी पुणे गरजेचे आहे अशाच प्रकारे आपल्या लक्षात येते की आपले तोंड विविध प्रकारचे आकार घेण्याची क्षमता ठेवते यामध्ये एक विशिष्ट प्रकार जो मी आपल्याला अगदी सहज पणे समजावून सांगू शकतो तो म्हणजे एक महत्त्वाचा सूक्ष्म अभिव्यक्तीचा प्रकार यात तोंडाच्या कोपऱ्याला संकुचित केले जाते याद्वारे अविश्वास दर्शविला जातो जेव्हा व्यक्तीला उघड उघड नकार दर्शवण्याचा नसतो तेव्हा ती अशा प्रकारचे हावभाव करते आणि म्हणूनच अशाप्रकारचे हावं जास्त काळासाठी दिसत नाहीत कधीकधी अशा प्रकारचे वर्तन ज्या व्यक्तीला खोटं बोलण्याची सवय नसते पण ती खोटं बोलत असते अशा वेळी ती करते याद्वारे ती स्वतःला थोडसं सांत्वन देण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारच्या हालचालीमध्ये तोंडाचे किनार हे वरच्या दिशेला उंचावले असते तोंडाची वरच्या दिशेला हालचाल हे आनंदाची भावना व्यक्त करते कधीकधी स्मित हास्याची आनंदाची किंवा करमणुकीची निशाणी असते पण जर ही क्रिया त्वरित खालच्या दिशेला वळली तर उलाढाल नकारात्मक भावना दर्शवते अशाप्रकारे वारंवार ओठांची कोपऱ्यातील हालचाल त्या व्यक्तीच्या मनामधील विरोधाभास दर्शविते जेव्हा एखादी व्यक्ती हाताच्या किंवा बोटाच्या मदतीने तोंड लपविण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती त्याद्वारे अनेक भावनिक प्रतिक्रिया दाखविण्याचा प्रयत्न करीत असते याविषयी आपण पुढच्या पाठांमध्ये अभ्यास करू यानंतरचे चेहऱ्याच्या हावभाव मध्ये आपण अभ्यास करणार आहोत स्मितहास्य किंवा हास्याचा आपणा सर्वांना हसण्याचे महत्त्व माहित आहे हे साधारणपणे आपले भावना व्यक्त करण्याचे आणि सकारात्मकतेचे संकेत आहे आपल्या शरीराद्वारे भावना व्यक्त करण्यासाठी हास्याचा खूप मोठा प्रभाव आहे पण ते हास्य सकारात्मक असावं अशाप्रकारे सर्व संस्कृतीमध्ये याविषयी विविध सामाजिक कारण आहेत जिथे हसरा चेहरा मोकळ्या व्यक्तिमत्त्वाचा मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्या इतपत सक्षम समजला जातो आपण सर्वजण मनापासून आणि खरेखुरे हसणे किंवा वरवर कृत्रिम हसणे यातला फरक जाणतो डार्विनने विविध प्रकारच्या हसण्याचा आणि त्यांच्या चिन्हांचा अभ्यास आरंभ केला होता त्याच्या लक्षात आले ही सर्व जगामध्ये हसण्याचे कारण परिणाम आणि प्रतिक्रिया एक सारखेच असते हसणारा चेहरा मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्वाचा धनी असतो पण आशा चेहऱ्याचं काय जो हसतच नाही अर्थात चेहऱ्यावर हास्य नसणे नेहमीच निराशेचा प्रतीक असते जेव्हा एखादी व्यक्ती जास्त हसते तेव्हा तीदेखील नकारात्मक मांडली जाते निश्चितच त्याचा कोणत्याही सकारात्मक भावनांशी संबंध नसतो अशा व्यक्तिमत्त्वांना साहित्यिक भाषेत कृत्रिम हसणे म्हणतात ब्रिटिशांचे पहिले हेर कादंबरीकार एरिक आमब्लर जे त्यांच्या हेरगिरीसाठी प्रसिद्ध आहेत ते म्हणतात एक सारखं सतत हसणं हे आपल्या अस्तित्वाच्या समानते मध्ये माफी मागण्या सारखं आहे अशाच प्रकारचे भाष्य जी सिस्टर्स यांनीही केले आहे ते म्हणतात सतत एक सारखा हसणारा व्यक्ती पहिल्या दृष्टिक्षेपात दयाळू वाटतो पण नंतर निरखून बघितल्यावर हा व्यक्ती भ्याड वाटायला लागतो अर्थात आपणास लक्षात येईल की आपल्या चेहऱ्यावरचे हास्य त्याची उपस्थिती त्याची अनुपस्थिती अथवा त्यांची खूप जास्त उपस्थिती प्रत्येक गोष्टीची नोंद केली जाते हसण्याचे महत्त्व आणि हसण्याचे सामान्यतः समजले जाणारे प्रकार या व्हिडिओद्वारे खूप मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आले आहे संपूर्ण जगामध्ये संवादाची बरीचशी मूलभूत चिन्ह सारखीच असतात जेव्हा लोक आनंदी असतात ती हस्तात किंवा दुःख किंवा राग व्यक्त करतात ती स्लाईड बघा t अशाप्रकारे हासण्याचा उद्देश तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला धमकी न देता त्यांनी आपल्याला स्विकारावं असा आहे हसण्याचा अभाव असणाऱ्या व्यक्ती जसे की अनेक प्रबळ व्यक्तिमत्व उदाहरणार्थ हवामानाचा अंदाज सांगणारे क्लिंट एस गुड नेहमी आक्रमक चेहरा करतात आणि क्वचितच खालची स्लाईड बघा या दोन्ही स्लाईड मधला फरक तुमच्या लक्षात येईल आपण स्वतः कधीच अशाप्रकारे दिसण्याचा प्रयत्न करणार नाही वैज्ञानिक शोधा द्वारे हे सिद्ध झाला आहे की हास्य पूर्ण क्षमा ही हास्य रहित क्षमतेपेक्षा कमी दंडनीय आहे खालची स्लाईड बघा यानंतर याच स्लाईड चा अभ्यास करा बरेच लोक कृत्रिम हास्य आणि खरं हास्य यातला फरक जाणतात आणि बरेच फक्त यात समाधानी असतात की समोरचा व्यक्ती आपल्याला बघून हसला मग तो खरं असो अथवा खोटं आता हीच स्लाईड बघा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काही विशिष्ट परिस्थितीमध्ये स्मित हास्य किंवा जोराने हसणं एक बचावात्मक यंत्रणा म्हणून सुद्धा असू शकते म्हणूनच जर आपल्याला लोकांच्या भावना समजून घ्यायचे असतील तर खरे हास्य आणि बनावट हास्य यातला फरक जाणणे अत्यंत आवश्यक आहे आता स्लाईड बघा स्मित हास्य स्नायूंच्या दोन संचाद्वारे नियंत्रित केले जाते जिगो मॅटर्स नावाचा प्रमुख स्नायू चेहऱ्या च्या बाजूला खाली आणि तोंडाच्या कोपऱ्यात वळवतो आणि आर बी क्यू लिस्ट ऑक्युली डोळ्यांना मागे खेचतो ही स्लाईड बघा जिओ मॅटिक मेजरने हसण्यासाठी दात उघडकीस आणून गालांचा आकार वाढविण्याचे काम केले आहे तर आर बी कलर ऑक्युली डोळे अरुंद करण्यास मदत करते जिगो मेटल्स स्नायूंच्या हालचाली समजना अत्यंत आवश्यक आहे कारण त्या जाणीवपूर्वक नियंत्रित केल्या जातात हीच स्लाईड बघा अर्थात बऱ्याच वेळा तोंडाचा खोटयाप्रकारे हसून आपण पण खोटा आनंद जाणवून समोरच्या व्यक्तीला मित्रत्वाची जाणीव करून देतो तर अरबी कॅलरीज अकोली मात्र डोळ्याजवळ स्वतंत्रपणे हालचाल करून आपले खरे हास्य प्रकट करते आपल्या आनंदाच्या हास्यामध्ये ओठांचे कोपरे ओढले जातात आणि डोळ्याजवळच्या पेशी सुद्धा आकुंचित होतात पण आपल्या खोट्या हसण्यामध्ये फक्त ओठांची हालचाल होते खालची स्लाईड बघा जेव्हा आपल्या मेंदूतून अस्सल हास्य निर्माण होते त्याला जायगो मॅटिक म्हणतात तेव्हा तुमच्यामध्ये आनंदाची भावना निर्माण होते तेव्हा तुमच्या मेंदूतून ती भावना तुमच्या तोंडाच्या पेशींना हालचाल करण्यासाठी तुमच्या गालांना उंचावण्यासाठी तुमच्या डोळ्यांना उंचवण्यासाठी आणि भुवयांना हलक्या शा प्रमाणात हलविण्यासाठी बाध्य करतात फोटोग्राफर किंवा चित्रकार तुम्हाला स्मितहास्य करण्यास सांगतो कारण ते जायगो मॅटिक या प्रमुख पेशीं शी संबंधित आहे डोळ्यांमधील तीव्रता अतिशय कृत्रिम हास्य यामध्येसुद्धा दिसून येते यामध्ये गालांना गोळा करून आणि जमा करून हसण्याचा प्रयत्न केला जातो आणि जेव्हा हास्य अगदी खरोखर असतं तेव्हा भुवया आणि पापण्यांच्या हालचाली सुद्धा महत्त्वाच्या असतात आणि म्हणून हे पहिले चित्र ज्यामध्ये डोळ्यांच्या भोवती सुरकुत्या जमा करतात खालची स्लाईड बघा यामध्ये हास्याचे सहा सामान्य प्रकार सांगितले आहेत ओठांना दाबून केलेले हास्य यामध्ये ओठ घट्ट दाबून त्याचे चेहऱ्यावर एक सरळ रेषा केली जाते आणि दात लपविले जातात अशा प्रकारचे हास्य विशिष्ट प्रकारची गुप्तता पाळणारे व्यक्तिमत्व किंवा दृष्टिकोन दर्शवितो अशी व्यक्ती कधीही आपले मत सार्वजनिक करत नाही 30 स्लाईडला अभ्यास करा यशस्वी उद्योजक किंवा संवाद करणारे व्यक्ती आपल्या यशाचे रहस्य सांगताना मासिकांमध्ये अशा प्रकारच्या घट्ट ओठांच्या हास्याचा उपयोग करतात तुम्हाला त्यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या अशा प्रकारच्या हास्य मधून स्वतः समजून घ्यावे लागते अशा प्रकारच्या मुलाखतीमध्ये स्त्रिया बहुदा यशाची तत्व काय याविषयी मत मांडताना दिसतात पण त्यांनी ते यश कसे मिळवलं याविषयी वैविध्यता दिसते गालातल्या गालात हसणे किंवा स्मित करणे अशा प्रकारचे हास्य भावनिक विरोधाभास दर्शविते उजव्या साईडला मेंदू डाव्या साईडच्या भुवयाला उंचावतो जिथे डाव्या साईडला जागो मॅटिक आणि गाल आकुंचित होऊन एक विशिष्ट प्रकारचा हास्य निर्माण केल्या जाते आणि तेव्हाच डाव्या साईडला मेंदू त्याच पेशींना उजव्या साईडला खाली खेचून राग दर्शविण्याचा प्रयत्न करतो जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या चेहऱ्याला 90 अंशाच्या कोनात प्रतिबिंबित करतो तेव्हा तो दोन विरुद्ध भावनांनी परिपूर्ण से भिन्न चेहरे तयार करतो उजव्या साईडला चेहरा चिडचिडेपणा किंवा राग दर्शवतो गालातल्या गालात हसणे पाश्चात्य जगासाठी विलक्षण आहे हे हास्य मुद्दाम केले जाते आणि याचा एकच संदेश आहे जे म्हणजे दुसऱ्याचा उपहास करणे जबडा खाली करून हसणे जेव्हा एखादा व्यक्ती जोरदार हसण्याचा किंवा आनंदी दिसण्याचा प्रयत्न करते तेव्हा अशा प्रकारचा हास याचा उपयोग होतो अशाप्रकारच्या हास्यामध्ये हिलरी क्लिंटन आणि मार्लिन मनरो प्रख्यात आहेत सर्व घरांमध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांची मध्ये जिंकण्यासाठी अशा प्रकारच्या हास यांचा ह्या व्यक्ती उपयोग करतात पुढील स्लाईड बघा 4ओठांच्या कडेने हसणे जेव्हा आपण ओठ दाबून हसणे हा प्रकार पाहिला तेव्हा ती व्यक्ती गुप्तता पाळण्यासाठी अशा प्रकारच्या हास्याचा उपयोग करते हे समजले ओठांच्या कडेने हसणे हे हास्य सर्व पुरुषांचे आवडते हास्य असल्याचे दर्शविते कारण जेव्हा एखादी स्त्री अशा प्रकारचे हास्य पुरुषाकडे बघून करते तेव्हा पुरुषांना त्या स्त्रीचे संरक्षण आणि काळजी करण्याची भावना निर्माण होते कृत्रिम हसणे किंवा खोटे हसणे यालाच बनावटी हसणे सुद्धा म्हणतात एखाद्या चोराचा पर्दाफाश करण्यासाठी अशाप्रकारे जागो मॅट्रिक्स गालांना उंच उंच मोठे करते तर यात आरबी कॅलोरीस अकोली काहीच संबंध नसतो अस्सल हास्य यात मोठ्या प्रमाणात स्नायू हलतात गाल वाढतात डोळे संकुचित होतात आणि भुवया किंचित खोल जातात हास्य कधीच एकाच प्रकारची भावना व्यक्त करत नाही तर ते एकाच वेळेला विविध भावनांचं प्रदर्शन करतात याचा प्रत्यय या व्हिडिओतून आपणास येईल आणि आपण नंतर त्याची चर्चा करू आणि त्याच क्षणी हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की लोक आपल्या नकारात्मक भावना लपविण्यासाठी सहसा अशा प्रकारच्या खोट्या हास्याचा मुखवटा घालतात हीच स्लाईड बघा हास्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींचा अंतर्भाव असतो तोंडाच्या गालाच्या आणि डोळ्या जवळच्या पेशींचा यात उपयोग केला जातो सामान्यपणे लोक आनंदी असल्यावर हसतात पण हळूहळू आपण एक नम्र सामाजिक हास्य शिकणार आहोत जे आनंदी नसतानाही आपल्याला दाखवायचे असते कारण हसरा चेहरा सभ्य समजला जातो आणि अनेकदा सामाजिक आणि व्यावसायिक संवादामध्ये हसऱ्या चेहऱ्याची गरज असते आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की हसरा चेहरा नेहमीच ठराविक मनाची भावना दर्शवीत नाही अर्थात मीच करणे किंवा हसणे ही एक बहुउद्देशीय अभिव्यक्ती आहे हास्याचा सामान्य अर्थ सकारात्मकतेशी आणि आनंदाची संबंधित आहे आणि आपल्या सर्वांना या हावभावांची माहिती सुद्धा आहे हसणारा चेहरा आनंदाचे सार्वजनिक प्रतिक आहे पण व्यावसायिक जगात या हास्याचा मुखवटा सुद्धा लोक वापरताना दिसतात हास्य वेगवेगळे अर्थ दर्शविते तर ठराविक सांस्कृतिक समाजामध्ये अथवा संस्थेमध्ये ज्या प्रकारे आपण हसतो आणि ज्या प्रकारे आपण दुसऱ्याचा हसण्याला समजण्याचा प्रयत्न करतो याचा विशिष्ट अर्थ असतो आणि एखाद्या प्रसंगी हसण्याचा किंवा न हसण्याचा सुद्धा अर्थ लावला जातो उदाहरणार्थ जपान सारख्या काही देशांमध्ये हसण्याचा संबंध नाराजी लपविलेला तिरस्कार किंवा रागा शी सुद्धा लावला जातो आयलँड बिजने आपल्या लिखाणामध्ये पाच प्रकारचे हास्याचे प्रकार सांगितले आहे पण नंतर काही शोध कर्त्यांनी यात अधिक प्रकार समायोजित केले हेच स्लाईड बघा पाच सामान्य हास्य प्रकारांमध्ये एलेन पिज यांनी ओठांना दाबुन हसणे गालातल्या गालात हसणे जबडा खाली सरकवून हसणे ओठांच्या कडेकडेने हसणे यांचा समावेश केला आहे तर पाचव्या प्रकारात एलेन पिज यांनी या हास्याला जॉर्ज डब्ल्यू बु श ग्रीन असे नाव दिले आहेत एलेन पी ज ने ग्रीन हास्याचा संबंध स्वतंत्र तह सांस्कृतिक पद्धतीशी आणि भावनांची जोडला आहे पीजने टिपणी केली आहे की टेक्सासमधील मध्यमवर्गीय लोक हास्याची खूप देवाण घेवाण करतात त्याच्या असे लक्षात आले अमेरीका राज्यातील लोकांपेक्षा टेक्सस मधील लॉक जास्त हसरे आहेत आणि म्हणूनच जवळजवळ अव्यवहार्य पण सामान्यतः जॉर्ज डब्ल्यू बु श यांच्या चेहऱ्यावर सापडलेल्या या हास्याला हे नाव देण्यात आले माझ्या चर्चेत मि ह्या विशिष्ट प्रकारच्या हास्याला सोडून देत आहे तर सर्वप्रथम एलेन पीज यांनी सांगितलेल्या चार सामान्य प्रकारच्या हास्याचा उदाहरण विषयी इतर शोध करत्यांची मते जाणून घेऊया इथे मी कोर्न लेडीज ज्यांनी 1924 मध्ये संशोधन करून हास्याचे नऊ प्रकार शोधून काढले त्यांचाही उल्लेख करू इच्छिते पण त्यांच्या संशोधनात फक्त सहा प्रकारचे हास्याचे प्रकार सकारात्मक हास्य अशी तर उरलेले तीन प्रकार नकारात्मक हास्याचा मुखवटा दर्शविते हीच स्लाईड बघा प्राचीन संशोधक ज्यांनी हास्याचा संशोधन करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये डार्विन आणि त्याच बरोबर फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट डचेन डी बोलोन यांनी चेहऱ्याचा तंत्रज्ञानाचा अभिव्यक्तीचा णि चेहर्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या स्नायूंचा संबंध ओळखून त्याचा उपयोग हास्य द्वारे वेगवेगळ्या भावना सांगताना कसा केला जातो याचा अभ्यास केला त्यांनी आपल्या चाचणी मध्ये दोन चेहऱ्यांचा इलेक्ट्रोड च्या सहाय्याने प्रयोग केला जो सर्वात जास्त चर्चेत राहिला कारण यामध्ये त्या विशिष्ट रुग्णाच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी वाईट ग्रेन तयार झाली आणि त्याला आयुष्यभर फुगलेल्या गालां सह आणि डोळ्याजवळ कावळ्याच्या पायासारखे चिन्हासह जगावे लागले हा प्रयोग चुकीचा झाला पण त्याचवेळी उर्वरित संशोधनावर याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली गेली हास्याच्या अभ्यासामध्ये दुसरे संशोधन ज्याची नेहमी चर्चा केली जाते ते होते कारणी लांडेस यांचे 1924 मध्ये जेव्हा ते मिनेसोटा विद्यापिठात संशोधन अभ्यास होते तेव्हा त्यांनी भावनांच्या चेहऱ्यावरील हा भावांवर प्रयोग केले होते त्यांनी लोकांच्या समूह एकत्रित केला ज्यामध्ये त्यांचे काही मित्र काही वर्गमित्र काही तरुण शिक्षक तर काही युवा मुले होती वेगवेगळे अनुभव एकाच प्रकारचे हावभाव चेहऱ्यावर निर्माण करतात का हे त्यांना शोधून काढायचे होते पण त्यांची ही पद्धती आजच्या काळात नैतिक मानली जाऊ शकत नाही पण त्यांच्या संशोधनाने हा अभ्यास अधिक सोपा केला आणि म्हणूनही आजही संशोधक वारंवार त्यांच्या निष्कर्षांचा अभ्यास करतात त्यांनी सर्व समूहांना एकत्रित केले त्यांचे डोळे बांधले त्यांच्या चेहऱ्यावर निशान बनवले आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कुठल्या प्रकारच्या पेशी कुठल्या प्रकारच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये कार्यरत होतात आणि त्यांनी त्या समूहाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्यास सांगितले त्यांनी या डोळे बांधलेल्या लोकांना काही मनोरंजक तर काही अव्यवहारीक प्रयोग करण्यास सांगितले त्यामध्ये खुर्चीच्या खाली फटाके फोडणे हेसुद्धा अंतर्भूत होते एका प्रयोगामध्ये बेडकांनी भरलेल्या बकेट मध्ये त्यांनी हात घालण्यास सांगितले तर दुसऱ्या मध्ये त्यांनी एखाद्या व्यक्तीला मुद्दाम उंदराचा गळा कापण्यास सांगितले भविष्यात त्यांनी अशा प्रकारचे प्रयोग यानंतर कधीच केले नाही परंतु 1924 मध्ये या तरुण संशोधक अभ्यासाकाने शोधलेले हे निष्कर्ष आजही चर्चेत आहे त्याच्या लक्षात आले की बर याच्या हिंसक प्रयोगादरम्यान नही सामान्य लोकांची एक सारखी प्रतिक्रिया होती ती म्हणजे एकतर रडणे किंवा राग व्यक्त करणे कधीकधी हास्य सुद्धा प्रगट होई आणि जसजसे हे प्रयोग वाढत गेले तसा तसा एकच हावभावा दिसला तो म्हणजे स्मितहास्य या चित्रात आपणास दिसेल ठराविक हास्य कुठल्याही परिस्थितीत मानस शास्त्रज्ञांनी पुढच्या काळात विविध प्रकारच्या हासयांचा अभ्यास केला आणि चर्चा केली ज्यामध्ये कारणी लांडेस यांनी केलेल्या विविध प्रयोगांचा सुद्धा समावेश होता या प्रयोगामध्ये काही लोक स्वेच्छेने आज्ञाधारकपणे सूचनांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आमच्या या चर्चेशि काही संबंध नाही पुढील स्लाईड बघा कारणि लांडेज यांनी एकोणवीस प्रकारच्या वेगवेगळ्या हास्याचा प्रकार सांगितले पण त्यात केवळ सहा प्रकारच्या हास यांचा सकारात्मक हावभावाशी संबंध जोडला उरलेले जेव्हा आपण दुःखात असतो जेव्हा आपण लाजिरवाणी असतो जेव्हा आपण नाराज असतो त्यावेळेला अनुभवू शकतो कधीकधी त्यामागे इतर लोकांच्या हेतुकडे किंवा भावनांकडे स्वेच्छेने दुर्लक्ष करणे हे सुद्धा अपेक्षित आहे खरेखुरे हसू हे सकारात्मक भावनेचे आणि कृती चे प्रतीक आहे आणि काही इतरही हास्य जे खऱ्या भावना व्यक्त न करण्यासाठी किंवा मुद्दाम दुसऱ्यांना संकेत देण्यासाठी वापरले जातात कृत्रिम खोटे आणि बनावटी हास्य्याच्या मदतीने आपण एक एक विशिष्ट भावना संवाद कर्त्यां शी साधण्याचा प्रयत्न करतो तर कधीकधी या खोट्या हास्याचा मुखवटा घालून आपल्या नकारात्मक भावना लपविण्याचा प्रयत्न करतो काही विशिष्ट प्रकारचे हास्य आपण दुसऱ्याचे प्रतीद्वदी नाही तर सहकारी आहोत कधीकधी आपण कुठल्याही विरोधात नाही तर कधीकधी आपण दुसरंपेक्षा चांगल्या परिस्थितीत आहो हे दर्शविण्यासाठी केले जाते आणि म्हणून बरेच जण एक विनम्र हास्य हावभाव म्हणून वापरतात जे सिद्ध करते की आम्ही नियमांचे अनुसरण करीत आहो किंवा आम्ही मुद्दाम दुसऱ्याला चिडवू इच्छित नाही त्याचवेळी या हास्याचा उपयोग प्रभावीपणे करून लोकांना फसविण्यात किंवा आपल्या खऱ्या भावना समजण्या पासून रोखण्यात सुद्धा करता येतो वेगवेगळ्या प्रकारच्या हास्य किंवा हसणे समजून घेण्यापूर्वी खरे हसणे आणि कृत्रिम किंवा बनावटी हसणे यातला फरक आपल्याला समजला पाहिजे खरे हास्य नेहमीच सकारात्मक भावना प्रदर्शित करते जे खोटे हास्य करू शकत नाही यातला फरक जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण लोकांशी बोलताना आपल्या हास्याच्या देवाण घेवाणीचा नेहमीच खूप प्रभाव पडतो यामुळे आपल्याला समाधान कारक वाटते तर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत सावधगिरी बाळगण्याचे ही संकेत मिळतात सामान्यता खळखळून हसणे ज्यामध्ये डोळ्यांचा सुद्धा समावेश असतो कदाचित हाच इतर लोकांशी संवाद साधताना आपला एक प्रभावी पैलू असू शकतो संपूर्णतः खळखळून हसताना जर एखाद्या व्यक्तीने डोक्याचाही काही पेशी वापरल्या तर ती व्यक्ती नम्र असते जर एखादी व्यक्ती मुक्तपणे जोराने हसताना डोक्याच्या पेशी मागच्या बाजूला झुकवत असेल तर ती व्यक्ती केवळ आनंदीच नसते तर दिलेल्या परिस्थितीचा त्याला अभिमानही असतो उदाहरणार्थ जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो 'अरे तुझी परीक्षा कशी झाली ' आणि तो विद्यार्थी सकारात्मकतेने हसत उत्तर देतो ही 'चांगली होती' तेव्हा त्याचं डोकं झुकलेलं असते याव्यतिरिक्त काही व्यक्ती उत्तर देतात 'होsss ठीक होती ' तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आनंद सारखाच आहे परंतु संवाद साधण्याचे शैली वेगळी आहे कृत्रिम आणि बनावटी हास्य एक मुखवटा तयार करते जे आपल्यामध्ये आणि लोकांमध्ये खऱ्या भावना लपविण्यासाठी मदत करते स्वतंत्रपणे या दोघांना ओळखण्यासाठी काही विशिष्ट फरक आहेत ही स्लाईड बघा खऱ्या हसण्यामध्ये लोकांचे तोंड आणि डोळे दोन्ही हसतात आपण बऱ्याच वेळा म्हणतो की त्या व्यक्तीचे डोळे सुद्धा हासतात पण खोट्या बनावटी हास्यामध्ये फक्त तोंडाचा चा उपयोग केला जातो तसेच तुमच्या लक्षात येईल की खऱ्या हास्यमध्ये चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला समांतर पेशी आकुंचित पावतात आणि खोट्या हास्य पेक्षा त्या चेहऱ्यावर र्याच काळ टिकतात फरक ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे चेहऱ्यावर हास्य किती काळ टिकते ती पटकन संपते की बराच काळ रेंगाळत राहते रेंगाळणारे हास्य सकारात्मकतेशी आणि खर हास्य शी संबंधित आहे तर याविरोधात खोटे हास्य एखाद्या व्यक्ती द्वारे आपल्या खऱ्या भावना लपविण्यासाठी केलेली तडजोड आहे फ्रेंच शरीर शास्त्रज्ञ डचेन डी बोलोन यांनी हे फरक लक्षात घेतले आणि त्यांनी सिद्ध केले की खऱ्या हास्यामध्ये चेहऱ्यावरच्या डोळ्यात सहित सर्व पेशी कार्यरत होतात तर खोट्या हसण्यामध्ये केवळ तोंडाभोवती असलेले स्नायू सक्रिय होतात आमच्या भाषेमध्ये म्हणींमध्ये नीती सूत्रांमध्ये आणि मानवी चेहऱ्यावरील विविध साहित्यिक प्रतिनिधी वादांमध्ये या मूलभूत गोष्टीचा समावेश असतो आणि अशाप्रकारे हा फरक लक्षात येतो डचेन यांच्या या सिद्धांतांना तदनंतर पॉल एकमेन वॉलएस फ्रिजन यांनी दुजोरा दिला पुढील स्लाईड बघा त्यांनी पुढे जाऊन खरे हास्य आणि खोटे हास्य यातील भेद सांगितला ते म्हणाले खरे हास्य ज्याला डचेन यां महान फ्रेंच शरीर शास्त्रज्ञांच्या कार्याचा सन्मान म्हणून ओळखले जाते त्यामध्ये चेहऱ्याच्या पेशी गालांना वरच्या दिशेने उंच होतात आणि डोळ्या जवळच्या त्वचेला मागे खेळतात त्यामुळे डोळे संकुचित होतात आणि डोळ्यात जवळच्या कोपऱ्यामध्ये कावळ्याच्या पायासारखे सुरकुती तयार होते कित्येक दशकांपासून कावळ्याच्या पायाच्या सौम्या सुरकुत्याना अस्सल हसण्याचे किंवा खरे हसण्याचे संकेत समजले जातात नंतरच्या काळात असे लक्षात आले की प्रत्येकालाच अशाप्रकारच्या सुरकुत्या पडणे गरजेचे नाही काही काही वेळेला काही चेहऱ्यांमध्ये कावळ्याच्या पायाच्या सुरकुत्या पडत नाही अथवा दिसत नाही याविरुद्ध खोटे आणि बनावटी हास्यामध्ये तोंडाजवळच्या पेशी थोड्याशा बाहेर ओढल्या जातात थोड्या वरती ओढल्या जातात ज्यामुळे नाकापासून ओठांच्या कडेपर्यंत त्या ओढल्या जातात कुठल्याही प्रकारचा राजकारणाची संबंध न सोडता मी हा व्हिडीओ तुम्हाला खरे हास्य आणि बनावटी हास्य समजून सांगण्यासाठी दाखवित आहे व्हिडिओ बघा शरीर भाषातज्ञ तान्या रेमंड यांनी सर्व आघाडीच्या अध्यक्षीय उमेदवारांचा अभ्यास केला यामध्ये न्यू हॅमस्टर मधील बरणार्ड स्टॅंडर्ड यांच्या हीलरी क्लिंटन यांच्यावरील दुहेरी अंकी विजयानंतर च्या भरपूर हसण्याचा सुद्धा समावेश होता बर्नाड सॅंडरस अस्सल आहेत ते नेहमी खरेच स्मित देतात हे स्मित देताना त्यांचे गाल उंचावतात पण आनंदी असताना त्यांचे गाल अधिक जास्त होतात पुढची स्लाईड बघा तिच्या मते जेव्हा हिलरी हास्य करते तेव्हा ती कधीकधी आपल्या विचारांना लपविण्याचा प्रयत्न करते हिलरी क्लिंटन ला हास्य कसे करावे एक समस्या आहे आपल्या भावनांना लपवीत ती नेहमी एक हास्याचा मुखवटा जगाला दाखवित असते पुढची स्लाईड बघा यालाच एक सामाजिक हास्य म्हणतात यामध्ये डोळ्यांची काहीच हालचाल नाही तर ओठ थोडेसे रुंदावले आणि खुले आहेत पुढची स्लाईड बघा टेड क्रूस ला सुद्धा आपल्या हास्यावर थोडा लक्ष देण्याची गरज आहे पुढची स्लाईड बघा जेव्हा ते हसतात तेव्हा प्रथम दर्शी ते ग्रीन हसण्यासारखे दिसतात पण हळूहळू ते दुसऱ्यांचा उपहास करत आहे अशी त्यांची हास्यछटा होते आणि अशाप्रकारे आजची आपली चर्चा मी इथेच थांबते आपल्या नंतरच्या पाठांमध्ये काही वेगळ्या प्रकारचे हास्य त्यामधील सांस्कृतिक फरक याविषयी आपण जाणून घेऊया